आता आपण पुढे जाऊन आपण या अविभाज्य गोष्टींबद्दल थोडे सखोल विचार करूया ज्या दोन अविभाज्य गोष्टींबद्दल मला काळजी करावी लागली ते म्हणजे आणि होय ही दोन अविभाज्ये आहेत जी मी नेहमी प्रत्येक विभागाबद्दल विचार करत असतो म्हणून आपण ग्रीन्स फंक्शन बद्दल एक संपूर्ण मॉड्यूल खर्च केला आणि आपण हळूच 2D ग्रीन फंक्शन घेऊन आलो तर j4H0 हे आहे बरोबर तर या प्रत्येकाला एक टर्म आठवते ज्याची आपण आत्तापर्यन्त गणना केली नाही ती म्हणजे ∇g काय आहे म्हणून नोटेशन थोडेसे सुलभ करण्यासाठी हे ।r - r'। सर्वत्र दिसून येते की हे स्केलर आहे फक्त एक अंतर आहे 2 वेक्टर r आणि r' दरम्यानचे अंतर तर मी त्यास ρम्हणून संबोधीत करेल आणि आता ∇g कडे जाण्यासाठी मला ध्रुव निर्देशांकात करता येईल किंवा कार्टेशियन निर्देशांकामध्ये हे करू शकता त्या संदर्भात g चे इंटिग्रल घेणे आवश्यक आहे या विशिष्ट प्रकरणात असे दिसून आले आहे की कार्टेशियन समन्वय वापरणे आपल्याला एक सोपी उत्तर देते तर इथे पुन्हा आपल्याला दिलेली माहिती आहे की H0 चे derivative आपल्याला H0 देते असे दिले आहे बरोबर बेसल फंक्शन्सच्या बरेच गुणधर्म आहेत ज्यांचा उपयोग आपण पुढे करणार आहोत आणि हे त्यापैकीच एक आहे तर आता ∇g याचे मूल्यांकन करायचे असल्यास मी काय करावे मी या property चा योग्य वापर करीन तर आता ∇g काय आहे तर मी definition चा अगदी सोप्या पद्धतीने वापर करून बरोबर तर हा वेक्टर कसा दिसतो तर माझ्याकडे आहे या वेक्टरच्या लांबीचे प्रमाण काय आहे तो एक आहे हे एक युनिट वेक्टर आहे बरोबर आणि या वेक्टरची दिशा काय आहे r r' तर अगदी सहजपणे आणि हे होते व्हिडिओमध्ये स्क्रिप्ट r तर हे नोटेशनला सुलभ करते बरोबर तर म्हणजे आपण सुरुवात केली आणि मला हे मिळाले हे फारसे क्लिष्ट वाटले नाही आता जेव्हा आपण या दोन अविभाजनांचे मूल्यांकन करीत आहोत जोपर्यंत g आणि ∇g जोपर्यंत ते दोन टर्म्स मर्यादित आहेत तोपर्यन्त या अटी परिपक्व आहेत तिथे कोणतीही समस्या नाही मी गौस चतुष्पाद नियम अंकीय एकत्रीकरण वापरू शकतो जेव्हा समस्या या प्रमाणात परिमाण होऊ लागतील तेव्हा समस्या उद्भवेल जेव्हा आपल्याला माहित आहे की ग्रीन्स फंक्शन कडे origin ला सिंग्युलॅरिटी आहे या प्रकरणात मूळ म्हणजे r r' ला आहे तीच सिंग्युलॅरिटी आहे आता जेव्हा मी हे करत आहे आपण जर इथे थोडे मागे जाल जेव्हा मी हे येथे एकत्रित करत आहे तेव्हा मी काय निश्चित केले आहे मी r' निश्चित ठेवत आहे बरोबर आणि संपूर्ण सीमेवरील r कुठे जात आहे r हे देखील सीमेवर आहे r' देखील सीमा ओलांडत आहे तर किमान एक सेगमेंट असा असेल जेथे r बरोबर r' असेल तर त्या पॉईंट्सवरटप्प्यावर काय होईल तर उदाहरणार्थ लहान ρ साठी हेंकल फंक्शन कसे दिसेल आणि हे असे आपण आधीच पाहिले आहे तर यात एक वास्तविक भाग आहे जो व्यवस्थित वागणूक करत आहे आणि एक काल्पनिक भाग आहे जो logρ सारखा दिसतो आणि त्याचे logρ चे मूल्य काय आहे ρ → 0 बरोबर तर हे येथे समस्याप्रधान अविभाज्य ठरणार आहे तर हे H0 साठी होते आपणास असे वाटते का की H1 यापेक्षा चांगली वागणूक करू शकतो नाही कारण H1 कडे देखील origin ला सिंग्युलॅरिटी बसून आहे विद्यार्थीः बरोबर तर जसे ρ 0 होते दोन्ही g आणि ∇g ते निघून जातात म्हणून आमच्या एकीकरण रणनीतीमध्ये आम्हाला 2 भिन्न तंत्र वापरावे लागतील तर जेव्हा r is not equal to r′जेव्हा ते आनंददायी प्रकरण असेल तेव्हा काळजी करण्याची काहीच गरज नाही की मी फक्त अंकीय चतुष्पादणाचा चा वापर करेल विद्यार्थीः ठीक आहे तर हे γयेथे एक स्थिर म्हणून आहे एक Euler Constant स्थिर आहे काहीसे अंदाजे ० ५७ किंवा तत्सम काहीतरी ठीक आहे मग मी हे गुणधर्म कोठून मिळाले मला हे गुणधर्म बेसल फंक्शनच्या हँडबुकमधून प्राप्त झाले आहेत या सर्व विशेष फंक्शन्समध्ये खूप चांगले दस्तऐवजीकरण केलेले गुणधर्म आलेख आहेत आणि मी त्यासंदर्भात एक संदर्भ समाविष्ट करेन म्हणून तर जेव्हा r is not equal to r′तेव्हा मी संख्यात्मक चतुष्पाद नियमांचा वापर करीन जिथे r r' आहे तिथे काहीच समस्या नाही त्यांना आपण सिंग्युलर इंटिग्रल असे म्हणू हे काळजीपूर्वक केले पाहिजे आणि पुढे या इंटिग्रलसचे कसे मूल्यांकन करायचे आहे ते पाहू ज्यांनी complex analysis वर एक कोर्स केला असेल त्यांना हे परिचित असेलच नसेल केला तरी देखील का अडचण नाही तर आपण हेच पाहूया परंतु सामान्य कल्पना स्पष्ट झाली आहे का हे नेहमी लक्षात ठेवा की आमची मूलभूत प्रेरणा ही दोन्ही समीकरणे सोडवण्यात आहे या प्रक्रियेमध्ये हे समीकरणे सोडवण्यात काही टर्म्स सोप्या आहेत काही टर्म्स अवघड आहेत मी हे समीकरण सोडवल्यानंतर अधिक तपशिलांमध्ये जाण्यापूर्वी आणखी एक पाऊल मागे टाकून एक गोष्ट पाहू शेवटी मला हे शोधायचे आहे की माझे उद्देश असे आहे कि हि फील्ड सर्वत्र आहे मग मी आणखी 1 स्लाइड परत जातो मी माझ्या मूल्यमापन केलेल्या या टर्म्स मागे ठेवण्यासाठी हूजेन्स तत्व वापरतो आणि मला सर्वत्र फील्ड सापडेल त्या चित्रावरची आपली नजर सोडू नका म्हणूनच एकूणच चित्राकडे आपण झूम करीत आहोत आणि अधिकाधिक तपशीलांमध्ये पाहू परंतु लक्षात ठेवा की आपल्याला हेच पाहिजे आहे तर समीकरणे सोडवणे आणि ही समस्याप्रधान टर्म्स आहेत आता आपण थोडे अधिक खोलात जाऊयात म्हणून एक्स खूप लहान होते म्हणून आपल्याकडे कोणत्या दोन प्रकारच्या सिंग्युलॅरिटीस होत्या जसे मी सांगितले होते जसा x खूप लहान होतो H0 हा या log सारखा दिसतो आणि H1 याच्या कडे देखील एसिम्पोटिक फॉर्म आहे जो समस्याग्रस्त टर्म 1 x आहे बरोबर तर जसे x🡪0 त्याप्रमाणे 1x देखील निघून जातो आता आपण पाहू शकता की ही दोन्ही फंक्शनस त्यांचा अनंतपणाकडे किंचित भिन्न प्रकारे कलतात ते थोड्या वेगळ्या प्रकारे अनंतकडे झुकतात तर हे गणिताच्या रूपात कसे प्रकट होते ते पाहू या तर अशी कल्पना करा की माझ्याकडे आहे आणि मी अखेरीस ε → 0 ही मर्यादा घेणार आहे तर आता पुढे मूल्यांकन करण्याआधी तुम्हाला काय वाटते माझ्याकडे origin ला सिंग्युलॅरिटी आहे आणि ε → 0 लिमिट घेऊन तिचा मी या इंटिग्रेशन मध्ये समाविष्ठ करत आहे आता काय झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे ते निघून गेले पाहिजे होते असे आपण अंतःप्रेरणाने विचार करू शकतो आणि या प्रकरणात माझ्याकडे मर्यादा काय आहे ठीक जर ही अविभाजने सहज अस्तित्वात असतील तर मला काहीच हरकत नाही मी माझ्या मूळ प्रक्रियेवर परत जाऊ शकतो सर्व सेगमेंटवर अविभाज्याचे मूल्यांकन करून माझ्या समीकरणांची प्रणाली मिळेल आणि मी तिथे आहे परंतु हे करण्यापूर्वी आपण हे शक्य का ते आहे पाहू तर log चे अविभाज्य काय आहे x log x ठीक आहे याचे मूल्यांकन εआणि a ला करा बरोबर जर तुम्हाला फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचे असेल तर तुम्हाला xx log 1 log मिळेल तर हे मला alog - a - εlogεε देणार आहे तर जसे ε🡪0 alog - a - εयाबद्दल कोणतीही अडचण नाही परंतु - εlogε मी याचे मूल्यांकन कसे करणार Lhopital's चे नियम बरोबर तर मी असे करेन तर आता ते कोणत्या रूपात आहे असो या प्रकरणात infinity to infinity मी हे कोणत्याही प्रकारे करू शकतो तर हे होईल तर मी एक फंक्शन समाकलित केले ज्यामध्ये सिंग्युलॅरिटी होती आणि मला काय मिळाले मला फक्त alog a हे मिळाले तर या सिंग्युलॅरिटीला आपण इंटिग्रेबल म्हणू शकतोतर तर g ची सिंग्युलॅरिटी एकात्मिक इंटिग्रेबल आहे म्हणून जेव्हा मी क्षणांच्या पद्धतीचे त्या टर्म्सच्या मूल्यांकनाकडे परत गेलो जेव्हा जेव्हा तिथे g टर्म होता ρ → 0 असताना देखील तिथे कोणतीही अडचण नव्हती कारण तुम्ही पाहू शकता अविभाज्य परिपूर्ण आहे डेल्टा फंक्शन उडत आहे परंतु त्याचे अविभाज्य मर्यादित आहे तर ते सिंग्युलॅरिटी आहे परंतु एकात्मिक इंटिग्रेबल सिंग्युलॅरिटी म्हणा आता दुसरीकडे येथे माझ्याकडे ही दुसरी टर्म आहे जी 1 x म्हणून उडत आहे आता जेव्हा मी याचे मूल्यांकन करण्यासाठी गेलो तेव्हा मला काय मिळाले ठीक ही मर्यादा अस्तित्त्वात नाही तर येथे हा टर्म इथे उडून जातो तर माझ्याकडे एक फंक्शन आहे सिंग्युलॅरिटी आहे जेlog सारखे आहे origin ला काय उडून जाते जरी त्याचे इंटिग्रल जात नाही ठीक आहे तर हे डबल डेल्टा फंक्शन एकत्र करण्यासारखे आहे एकदा मी समाकलित करू शकलो म्हणजे एकदा मी समाकलित केले की मला काहीही मर्यादित मिळाले नाही परंतु मी दोनदा समाकलित केले तर जेव्हा मी एकदा त्याला याच्या सोबत इंटीग्रेटे करतो तेव्हा मला log मिळाले होते मी जर परत इंटीग्रेटे केले तर मला log चे एखादे मर्यादित इंटिग्रल मिळेल तर इथली ही सिंग्युलॅरिटी काही विशिष्ट अर्थाने log पेक्षा अधिक मजबूत सिंग्युलॅरिटी आहे हे अविभाज्य मी त्याला एक अभिसरण अविभाज्य म्हणेल आणि हे एक भिन्न अविभाज्य आहे तर आपल्याला तेच करायचे आहे तर ग्रेड gची सिंग्युलॅरिटी ही अविभाज्य नाही हे अविभाज्य आहे म्हणून आपण ओळखले आहे की आपण झूम वाढवित आहोत आणि आढळले की मुख्य समस्या प्रधान वर्ण H1 हा आहे याबद्दल काही प्रश्न आहे का विद्यार्थीः जर याला आपण मालिकांद्वारे अंदाजे असे केले तर संदर्भ वेळ १४ आपण मोठ्या मालिकेद्वारे हे अंदाजे केले तर काय होईल म्हणूनच आपण मोठ्या मालिकेद्वारे अंदाजित केल्यास आपल्याला अधिकाधिक टर्म मिळतील तर आपल्याला x ची उच्च पॉवर प्राप्त होईल परंतु मुद्दा असा आहे की आपण पहिल्या टर्मकडे दुर्लक्ष करू शकत नाही प्रथम टर्म नेहमीच तिथे असेल बरोबर तर त्यापैकी प्रत्येक टर्म एका मर्यादित संख्येमध्ये रूपांतरित झाली पाहिजे आणि ती होणार नाही तर जर प्रथम टर्म स्वतःच एकत्रित होत नसेल तर त्यासाठी आता काहीच अर्थ नाही कारण ती आता एकत्रित होणार नाही होय तर प्रश्न असा आहे की जर मी H1 हे चतुर्भुज नियम वापरून समाकलित केले तर मला तीच समस्या मिळेल का तर त्याचे उत्तर हो असे आहे कारण आपण जे करण्याचा प्रयत्न करीत आहोत ते एका अर्थाने आपल्याला माहित आहे की आपल्याकडे असे काही अविभाज्य आहे आणि आपण जाणता की आपण ते पॉईंट्सच्या काही मर्यादित संख्येवर फंक्शनचे मूल्य घेतो आपण चतुर्भुज नियम वापरल्यास आपल्यास काही उत्तर मिळेल कारण त्याची संख्या आपल्याला चतुर्भुज नियम काय आहे हे समजेल की समेशन जोपर्यंत आपण निवडले नाही आपण यास काही मर्यादित संख्या म्हणून निवडले आहे की आपल्याला याचे उत्तर मिळेल परंतु सैद्धांतिकदृष्ट्या हे अविभाज्य divergentआहे तर प्रत्यक्षात ते आणखी भयावह आहे कारण आपल्याला त्याचे उत्तर मिळेल आणि आपल्याला असे वाटते की ते अस्तित्त्वात आहे परंतु हे अस्तित्त्वात नाही चौरसाच्या नियमांमध्ये बदल करण्याचे एक विशेष तंत्र आहे जेव्हा आपल्याला माहित असते की त्यामध्ये सिंग्युलॅरिटी आहे सिंग्युलॅरिटी अर्क म्हणतात परंतु जसे आपण चौरस नियम वापरल्यास आपल्याला एक दिशाभूल करणारे उत्तर मिळेल कारण सैद्धांतिकदृष्ट्या आपण पाहू शकता की हे अविभाज्य आपण नसावे हे वेगळे आहे जर आपल्याला उत्तर मिळाले तर आपल्याला हे माहित असले पाहिजे की ते संशयास्पद असावे